या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे येथे आपण एम्प्लीफायर्सचे विविध एप्लिकेशन्स आणि ऑपरेशन समजून घेऊ शेवटच्या मॉड्यूल्समध्ये आपण ऑपरेशनल एम्पलीफायरची वैशिष्ट्ये पाहिले जसे की इनपुट बायस करंट इनपुट बायस करंटचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा ऑपरेशनल एम्प्लीफायरवर कसा परिणाम होतो इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय आहेत आपल्याकडे असलेल्या उपकरणांचा वापर करून स्लीव्ह रेट म्हणजे काय आणि ते कसे मोजावे हे आपल्याला समजले आहे आमच्याकडे डिसी वीज पुरवठा फंक्शन जनरेटर आणि ऑसिलोस्कोप होता हा तुमचा फंक्शन जनरेटर तुमचा ऑसिलोस्कोप आणि डीसी वीज पुरवठा आहे आम्ही ब्रेडबोर्डची मदत घेतली ज्यावर आम्ही सर्किट लावले आहे आणि आम्ही सिग्नलमध्ये बदल पाहिले आहे जेव्हा आम्ही काही इनपुट सिग्नल लागू करतो आणि आउटपुट सिग्नलमध्ये बदल होतो ते आपण व्होल्टेजमध्ये बदल म्हणून मोजू शकता बरोबर आणि मी आयबी ची गणना कशी करू शकतो टेबलमध्ये काही सूत्रे दिली होती तर त्या मॉड्यूलमध्ये जे उपस्थित नव्हते त्यांनी कृपया जावे आणि ते मॉड्यूल पहावे आणि मग तुम्ही या विशिष्ट व्याख्यानाकडे परत येऊ शकता आज आपण समजून घेऊ की इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर म्हणजे नक्की काय आहे मग आपण नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर म्हणजे काय ते पाहू त्यानंतर व्होल्टेज फॉलोअर पाहू ज्याला बफर सर्किट असे देखील म्हणतात आणि शेवटी आपण एक समिंग एम्पलीफायर पाहू तर आजच्या मालिकेत या सर्व गोष्टी आहेत आम्ही त्यांना पुन्हा 2 किंवा 3 वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये विभाजित करू जेणेकरून ते खूप कंटाळवाणे होणार नाही याचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे वाचतो तेव्हा आपण एका गोष्टीकडे लक्ष देतो त्यावर लक्ष केंद्रित करणे खूप कठीण असते हि नेहमीच चांगली गोष्ट असते की जेंव्हा आपण 15 ते 20 मिनिटे काहीतरी पाहता तेंव्हा विश्रांती घ्या आणि नंतर दुसरे मॉड्यूल सुरू करा त्यामुळे तुमचे मन ताजे होईल बरोबर तसेच जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेत काम करता किंवा अर्धा तास अभ्यास करता तेव्हा एक तास अभ्यास करा आणि 5 मिनिटांची विश्रांती घ्या अशाप्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे ते आपली एकाग्रता राखण्यास आणि आपले मन एकाग्र ठेवण्यास मदत करेल तर आम्ही पहिल्या प्रयोगासह सुरुवात करू म्हणजे इन्व्हर्टिंग एम्पलीफायर काय आहे आपण ऑपरेशनल एम्प्लीफायर इनव्हर्टींग एम्पलीफायर म्हणून कसे वापरू शकतो आता आम्ही आधीच थेरी क्लासमध्ये चर्चा केली होती की ऑपरेशनल एम्पलीफायर्स अनेक ऑपरेशन्स करू शकतात बरोबर जे आपण या आधीच पाहिले आहे तर इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर म्हणजे नेमके काय आहे ते आपण पटकन पाहू कारण ते आधीच थेरी क्लासमध्ये समाविष्ट होते मग आपण प्रयोग कसे करायचे ते पाहू आणि मग आम्ही तिथून पुढे जाऊ ठीक जर तुम्ही स्क्रीनवर पाहिले तर आज आपण मूलभूत ओप एम्प सर्किट समजून घेत आहोत हे सर्व मूलभूत ओप एम्प आहेत ठीक ते अतिशय जटिल ओप एम्प सर्किट आहेत आपण मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करू तर प्रथम तुमचे इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर आहे नंतर ते तुमचे नॉन इनव्हर्टिंग एम्प्लीफायर आहे त्यानंतर आमच्याकडे व्होल्टेज फॉलोअर आणि समिंग एम्पलीफायर आहे तर आपण पहिली गोष्ट पाहू जी इन्व्हर्टिंग एम्पलीफायर आहे बरोबर आता जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही आधीच थेरी क्लासमध्ये पाहिले आहे की इनव्हर्टिंग एम्पलीफायर नेमके काय आहे बरोबर तर मी या स्लाइडवर चर्चा केल्यानंतर लगेचच पुढच्या स्लाइडवर जात आहे जेणेकरून आपल्याला थेरी क्लासमध्ये काय होते हे समजेल आणि आम्ही त्याचा प्रायोगिक वर्गाशी संबंध जोडू शकू म्हणून जर तुम्हाला इनव्हर्टिंग एम्प्लीफायर दिसला तर आपण येथे पाहू शकतो की इनपुट इनव्हर्टिंग टर्मिनलला दिले जाते बरोबर आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड केले आहे बरोबर म्हणून जर आपण असे गृहित धरले की तेथे R R1 आहे तर एक फिडबॅक रेजिस्टर R2 आहे आणि जर तुम्हाला गणना करायची असेल किंवा तुम्हाला आउटपुट व्होल्टेजचे समीकरण समजून घ्यायचे असेल तर बरोबर आउटपुट व्होल्टेज मग आपण येथे पाहू शकतो जर आपण इनव्हर्टिंग टर्मिनलवर व्होल्टेज लागू केले तर आपण पाहू शकता की आय करंट या विशिष्ट मुद्यावर I1 V1R1 बरोबर येथे ते I2 I1 V1 R1 असेल कारण फरक शून्य ० आहे Vo जर तुम्ही खरोखर समीकरण समजून घेत असाल कि हे कसे येते जर तुम्हाला हे समजले की एकदा तुम्ही हे सोडवले तर तुम्ही शोधू शकता Vo 0 V1R1R2 म्हणून जर तुम्ही हे शेवटी पाहिले तर तुम्हाला कळून येईल कि Vo 0 चा अर्थ नाही तर V1 किंवा R2R1V1 हे इनव्हर्टिंग एम्पलीफायरचे सूत्र आहे तर आम्ही ते थेरी क्लासमध्ये पाहिले आहे म्हणून मी हे विशिष्ट सूत्र कसे काढले याबद्दल मी तपशीलवार जात नाही पण फक्त पटकन आठवण्यासाठी बाहेरील कंपोनंन्ट R1 आणि R2 एक क्लोज लूप तयार करतात बरोबर R2 आणि R1 मिळून क्लोज लूप तयार करतात आम्ही पाहिले आहे की ऑपरेशनल एम्पलीफायरचा वापर ओपन लूप एम्पलीफायर म्हणून केला जाऊ शकतो तो क्लोज लूप एम्पलीफायर म्हणून वापरला जाऊ शकतो तर हे R1 R2 रेजिस्टर फिडबॅक मिळविण्यात मदत करतात आणि म्हणूनच ते क्लोज लूप आउटपुट आहे जे परत इनव्हर्टिंग इनपुट टर्मिनलला दिले जाते आपण पाहू शकता आउटपुट परत इनव्हर्टिंग इनपुट टर्मिनलला दिले जाते इनपुट सिग्नल इनव्हर्टिंग इनपुट टर्मिनलमधून लागू केले जाते आम्ही आधीच पाहिले आहे कि इनपुट सिग्नल इनव्हर्टिंग इनपुट टर्मिनलवर लागू केले आहे बरोबर म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण इनव्हर्टिंग एम्पलीफायरबद्दल बोलता तेंव्हा इनव्हर्टिंग टर्मिनलला इनपुट लागू करा जेव्हा आपण नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायरबद्दल बोलता तेंव्हा नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलला इनपुट लागू करा आता इनव्हर्टिंग टर्मिनलसाठी इनपुट सिग्नल लागू केले आहे आपण आदर्श ओप एम्प वापरून कॉन्फिगरेशन पाहू ठीक आहे तर व्हर्च्युअल शॉर्ट लागू करण्यासाठी आवश्यक अट देखील आपण पाहिले आहे की नेमके व्हर्च्युअल ग्राउंड काय आहे किंवा व्हर्च्युअल शॉर्ट निगेटिव्ह फिडबॅक कॉन्फिगरेशन थेरी क्लासमध्ये पाहिले आहे नेगेटिव्ह फिडबॅक कॉन्फिगरेशन आणि अनंत लूप गेन व्हर्च्युअल शॉर्ट लागू करण्यासाठी या आवश्यक अटी आहेत आम्हाला या आधीच माहित आहे या विशिष्ट एम्प्लीफायरचा क्लोज लूप गेन R2 R1 शिवाय काहीच नाही बरोबर डिफरंशियल गेन V2 V1असेल V2 म्हणजे काय अनंत इनपुट इम्पीडन्स I1 I2 0 इनपुट इम्पीडन्स अनंत का आहे अशाप्रकारे I1 I2 बरोबरीने 0 वगळता इतर काहीही असणार नाही अनंत इनपुट इम्पीडन्स म्हणजे करंट वाहू शकत नाही म्हणूनच ते 0 आहे अशा प्रकारे आपण आदर्श ऑपरेशनल एम्प्लीफायर्स वापरून इनव्हर्टिंग कॉन्फिगरेशनबद्दल बोलत आहोत हे लक्षात ठेवा हे येथे आदर्श ओप एम्प आहे तर प्रॅक्टिकल ओप एम्पमध्ये पुन्हा इनपुट इंपिडेन्स अत्यंत उच्च किंवा अनंत नसेल ती अत्यंत उच्च असेल पण अनंत नसेल बरोबर तर आम्ही आदर्श ओप एम्प 0 आउटपुट इंपिडेन्स वापरून इनपुट इनव्हर्टिंग कॉन्फिगरेशनबद्दल बोलत आहोत बरोबर हे देखील 0 पण प्रत्यक्षात जर ते एक प्रॅक्टिकल ओप एम्प असेल तर ते कमी पण काहीच होणार नाही ठीक आहे 0 नाही व्होल्टेज गेन नकारात्मक आहे बरोबर तुम्ही इथे पाहू शकता तुमचे R2 R1V1 हे इनपुट आउटपुट सिग्नल फेजच्या बाहेर आहेत हे खूप महत्वाचे आहे आपण या आधीच थेरी क्लासमध्ये पाहिले आहे की जेव्हा आम्ही इनव्हर्टिंग एम्पलीफायरला इनपुट सिग्नल लागू करतो तेव्हा आउटपुट उलट फेजमध्ये असेल म्हणून आम्ही एकच सिग्नल देतो बरोबर आपण आउटपुट पाहू जे विरुद्ध फेजमध्ये आहे हे 180 डिग्री फेज शिफ्ट आहे ठीक आहे तर हे लिहिलेले इनपुट आणि आउटपुट सिग्नल फेजबाहेर आहेत बरोबर यानंतर क्लोज लूप गेन पूर्णपणे पॅसिव्ह कंपोनंन्टवर अवलंबून आहे बरोबर ओप एम्पपासून स्वतंत्र पूर्णपणे पॅसिव्ह कंपोनंन्ट का तुम्ही पाहू शकता हे R2 व R1 वर अवलंबून आहे ते ऑपरेशनल एम्प्लीफायरवर अवलंबून नाही तर हे पूर्णपणे पॅसिव्ह कंपोनंन्टवर अवलंबून आहे ठीक पुढे क्लोज लूप एम्पलीफायर ट्रेड्स गेन आहे जे उच्च ओपन लूप गेन आहे अचूकतेसाठी परंतु अचूक क्लोज लूप गेनसाठी मर्यादित लाभ असतो याचा अर्थ काय जेव्हा आपण एम्प्लिफायर्सबद्दल बोलता तेव्हा 2 प्रकारचे फीडबॅक आपण पाहिले आहेत बरोबर एक असतो पॉजिटीव्ह फीडबॅक आणि दुसरा निगेटिव्ह फीडबॅक असतो आता जर मी पॉजिटीव्ह फिडबॅक देत राहिलो तर आपण पाहिलेल्या गोष्टी काय होत्या जर तुम्ही पॉजिटीव्ह फिडबॅक देत राहिलात तर एम्प्लीफायर खरोखर एम्पलीफायर म्हणून काम करणार नाही परंतु ते ऑसीलेटर असेल बरोबर सिग्नल समजून घेण्यासाठी किंवा ऍडजस्ट करण्यासाठी एम्प्लिफायर स्थिर करण्यासाठी हे एक ऑसीलेटर देखील असेल बरोबर आम्हाला सर्किटवर निगेटिव्ह फिडबॅक लागू करण्याची आवश्यकता आहे मगच आपण मिळवलेला गेन बदलू शकतो आपण मिळवलेल्या गेनशी जुळवून घेऊ शकतो आणि नॉन इनव्हर्टिंग एम्प्लीफायर बनू शकतो याचा अर्थ असा की निगेटिव्ह फिडबॅक फील्ड आम्हाला एम्पलीफायरचा अर्थ देते पॉजिटीव्ह फिडबॅक आपल्याला ऑसिलेशन देते म्हणून आपण क्लासमध्ये दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत ते थोडेसे आठवा आता जर तुम्ही पाहिले की आमच्याकडे क्लोज लूप एम्पलीफायर असेल तर म्हणूनच आपल्याकडे अचूकता असू शकते आपल्याकडे मर्यादित परंतु अचूक क्लोज लूप गेन असेल ठीक आहे तर या अशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला आधीच माहित आहेत फक्त पटकन तुमच्या नोट्स पहा किंवा लेक्चर नोट्स पहा आणि तरीही तुम्हाला दिसेल आता एकदा आपल्याला हे कळले की हा आपला थेरीचा भाग आहे जो आपल्याकडे वारंवार आहे बरोबर आपण प्रत्यक्षात ऑपरेशनल एम्प्लीफायर कसे घेऊ शकतो या रेजिस्टरचे पॅसिव्ह कंपोनंन्ट घेऊ शकतो आणि ब्रेडबोर्डवर सर्किट नेमके कसे जोडू शकतो आणि सर्किट कसे तपासू शकतो हीच खरी गोष्ट आहे जी आपल्याला आज शिकण्याची गरज आहे आणि जर तुम्ही पाहिले तर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की हा प्रयोग आहे बरोबर तर कसे वापरावे किंवा इनव्हर्टींग एम्पलीफायरच्या गेनची गणना कशी करावी आता तुमच्याकडे आहे हे दिल्यास R1 हे १ किलो ओहम बरोबर आहे बरोबर फिडबॅक रेझिस्टर Rf 10 किलो ओहमच्या बरोबरीचे या विशिष्ट एम्पलीफायरचा गेन काय असेल तर सर्वप्रथम आपल्याला सर्किट म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल जर आपण जवळून पाहिले तर प्रत्यक्षात सर्किट म्हणजे काय सर्किट म्हणजे इनपुट सिग्नल इनपुट सिग्नल इनव्हर्टिंग टर्मिनलला दिले जाते याचा अर्थ तो एक इनव्हर्टिंग एम्प्लीफायर आहे पुढे आपल्याला पुढे काय पाहायचे आहे Rin चे मूल्य काय आहे Rf चे मूल्य काय आहे आता आपल्याला आधीच माहित आहे की व्हॅल्यूचे मूल्य काय आहे Vout चे सूत्र काय आहे इनव्हर्टिंग एम्पलीफायरसाठी Vout हे फीडबॅक रेझिस्टर Rf च्या वजाशिवाय काहीच नाही इनपुट रेझिस्टन्स भागिले Rin गुणिले Vin बरोबर हे सूत्र आपल्याला माहित आहे तर आपल्याला प्रथम काय करावे लागेल तर पहिली गोष्ट सर्किटला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडत आहे ही आकृती आहे जी आपण त्यास जोडू बरोबर पुढे एक व्होल्ट पिक टू पिक साइन वेव्ह एक किलोहर्ट्झ V1ला द्या येथे आपल्याला साईन वेव्ह पीक टू पीक द्यावी लागेल बरोबर जो एक व्होल्ट आहे बरोबर 1 व्होल्ट आहे तर मला फक्त ते खाली घासू द्या जेणेकरून ते समजणे सोपे होईल बरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आपण काय करत आहोत ठीक आहे यावर जरा लक्ष केंद्रित करा जे आपण पाहिले आहे साइन वेव्ह एक व्होल्ट पीक टू पीक एक व्होल्ट बरोबर फ्रिक्वेंसी एक किलोहर्ट्झ आहे एक किलोहर्ट्झ फ्रिक्वेंसी आहे ठीक आहे छान आता पुढे काय आउटपुटचे निरीक्षण करा व्ही आउट तुम्हाला आउटपुटचे निरीक्षण करावे लागेल आणि खालील टेबलमध्ये पीक टू पीक व्हॅल्यू नोंदवा तर काय दिले आहे टेबलमध्ये व्हीइन व्हीआऊट दिले आहे या 2 गोष्टी दिलेल्या आहेत बरोबर गेन म्हणजे काय गेन म्हणजे VoutVin असते तर हे Vou आहे बरोबर हे व्हीआऊट चे सूत्र आहे तेथून आपण गेन कसा शोधू शकतो तर पूर्वी जेव्हा मी Vou बद्दल बोलत होतो Vout Rf Rin गुणिले तर गेन काय आहे प्रत्यक्ष गेन काय आहे ते प्रायोगिक गेन आहे आणि थेरिओटिकेल गेन काय आहे आपण दोन्ही गोष्टी मोजू शकतो आणि हा प्रयोग करूया आज आणखी एक गोष्ट म्हणजे हायर आणि लोअर एम्पलीट्युडसाठी प्रयोग पुन्हा करा आणि निरीक्षण नोंदवा तर आम्ही फक्त एम्पलीट्युड बदलू सिग्नलचा एम्पलीट्युड बदलू आणि आपण बघू की गेनमध्ये काय बदल आहे ठीक आहे टेबलमध्ये पाहिलेल्या गेनची गणना करा आणि त्याची तुलना थेरिओटिकेल गेनशी करा तर या प्रयोगात आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत तर आपण एक एक करून सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे आपण एक ब्रेडबोर्ड घेऊ आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किट जोडू बरोबर तर आज मी या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी माझ्या दुसऱ्या अध्यापन सहाय्यकाला विनंती करेन आणि तो आपल्याला दाखवेल की आपण हा प्रयोग कसा करू शकतो तर सुमन चॅटर्जी हे एक शिक्षण सहाय्यक आहेत सुमन कृपया तुम्ही येऊ शकता का म्हणून जर तुम्हाला तिथे असे दिसले तर लोक तुमच्याकडेही पाहू शकतात तर तो सुमन चॅटर्जी आहे आणि तो आज प्रयोग करणार आहे ठीक आहे तर प्रथम आपण इनव्हर्टिंग एम्प्लिफायरपासून प्रारंभ करू तर सुमन आपल्याकडे पीसीबी ब्रेडबोर्ड आहे का तुम्ही तयार आहात ठीक आहे एकदम मस्त तर कृपया ते कनेक्ट करू शकाल का हे एक इन्व्हर्टिंग एम्पलीफायर आहे बरोबर याचा अर्थ असा की जर तुम्हाला आमच्या स्क्रीनवर सर्किट काय होते हे पुन्हा आठवत असेल तर तेथे एक ओप एम्प होते 2 फीडबॅक आहेत एक फीडबॅक रेझिस्टर आहे आणि एक इनपुट रेझिस्टर आहे ठीक आता आपण पुन्हा माझ्या हातावर लक्ष केंद्रित करू शकतो होय तर आमच्याकडे येथे एक ऑपरेशनल एम्पलीफायर आहे बरोबर आणि मग आपल्याकडे 2 रेझिस्टर आर इन आणि आर एफ आहेत जे सर्किट मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेले आहेत मग पुढे काय आपल्याला ऑपरेशनल एम्पलीफायरवर 15 15 व्होल्टेज ऎप्लाय करावे लागेल बरोबर हे खूप सोपे आहे आता आपण इनपुट सिग्नल इनव्हर्टिंग एम्पलीफायरला इनपुट सिग्नल नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलला ऎप्लाय करू माफ करा आम्ही इनव्हर्टिंग टर्मिनलवर इनपुट सिग्नल ऎप्लाय करू आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड का केले जाईल कारण हे इन्व्हर्टिंग एम्पलीफायर आहे ठीक आहे तर आपण ते कसे करू शकता ते पाहूया तर मी ते इथे ठेवत आहे बरोबर आता आपल्याकडे हा डिसी वीज पुरवठा आहे डिसी वीज पुरवठा 15 15 आहे बरोबर येथे आपल्याकडे प्लस 15 व मायनस 15 व्होल्टेज आहे म्हणून आम्ही प्रथम तेथे जोडू शकतो आणि नंतर आपण डीसी वीज पुरवठा एप्लाय करू शकतो प्रथम आपण कनेक्ट करू शकतो आणि नंतर आपण एप्लाय करू शकतो ठीक आहे तर सध्या तो काय करत आहे तो बायस व्होल्टेज प्लस 15 व मायनस इन्व्हर्टिंग एम्पलीफायरला वापरून जोडत आहे ठिक आहे आणि आम्ही आधीच ग्राउंड केलेले आहेत आता आपण डीसी वीजपुरवठा सुरू करू शकतो आणि तुम्हाला हे विशिष्ट व्होल्टेज ठीक दिसण्याची गरज नाही हे मी पाहिलेल्या प्रायोगिक विभागात पहिल्या मॉड्यूलमध्ये केंद्रित करू नका मी असे म्हटले आहे की या विशिष्ट वीजपुरवठा मध्ये प्लस 15 व मायनस 15 लाल आणि हिरव्या रंगाने दाखवलेला आहे बरोबर येथून आपल्याला प्लस 15 व मायनस 15 व्होल्टेज मिळू शकतो ठीक आहे तर तो प्लस 15 व मायनस 15 थेट ऑपरेशनल एंपलीफायर सर्किटला दिला जातो आणि आता आपण इनव्हर्टिंग इनपुटवर सिग्नल लावत आहोत ऑपरेशनल एम्पलीफायरचे इनव्हर्टिंग इनपुट सिग्नल काय होते जर तुम्ही फ्रिक्वेंसी जनरेटर हे फ्रिक्वेन्सी जनरेटर पाहिले तर तुम्हाला दिसेल की आमच्याकडे एक किलोहर्ट्झ फ्रिक्वेंसी आहे बरोबर येथे आपण एक किलोहर्ट्झ फ्रिक्वेंसी ऎप्लाय करत आहोत व्होल्टेज म्हणजे काय आपण पीक टू पीक व्होल्टेजबद्दल बोलत आहोत बरोबर तर तुम्ही पाहू शकता की पीक टू पीक व्होल्टेज काय आहे पीक टू पीक व्होल्टेज एक व्होल्ट आहे बरोबर तुम्हाला दिसते की तेथे 1 व्होल्ट आहे आता हा सिग्नल आम्हाला इन्व्हर्टिंग टर्मिनलवर ऎप्लाय करावा लागेल म्हणून जेव्हा आपण हे पाहता तेव्हा आपण त्याच्या हातात धरलेला प्रोब पहाल तर तुम्हाला हे प्रोब दिसत आहे जे येथे धरले आहे ह्या प्रोबकडे पहा बरोबर तर एक तुमचा सिग्नल आहे आणि दुसरा तुमचा ग्राउंड आहे बरोबर तर तो एक सिग्नल लावत आहे आणि तुम्ही हा ग्राउंड जो काळा 1 आहे सर्किटच्या ग्राऊंडला जोडता जो ब्रेडबोर्डवरील पीसीवर आहे ठिक तर कृपया इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरला सिग्नल द्या तर तो सध्या प्रयत्न करत आहे तो एक इनपुट सिग्नल देत आहे बरोबर ऑपरेशनल एम्पलीफायरच्या इनव्हर्टिंग टर्मिनलला इनपुट सिग्नल देत आहे ठीक तर खूप सोपा अत्यंत सोपा आणि साधा प्रयोग आहे म्हणून आपण म्हटले होते की हे ओप एम्पची मूलभूत सर्किट आहेत बरोबर तर आम्ही आता सिग्नलला इनव्हर्टिंग टर्मिनलशी जोडत आहोत किंवा आपण आणखी एक लांब वायर घेऊ शकता तर हे घेणे खूप सोपे आहे ठीक ह्याला कनेक्ट करा ठीक आहे तर आता त्याने ऑपरेशनल एम्प्लीफायरच्या इनव्हर्टिंग टर्मिनलला इनपुट दिले आहे बरोबर आता आपल्याला आउटपुट तपासावे लागेल तेच स्क्रीनवर दिले आहे म्हणून जर तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीन दिसली तर ठिक टेबल काय होते टेबल म्हणजे आपल्याकडे इनपुट व्होल्टेज आहे आपल्याकडे इनपुट व्होल्टेज आहे आपल्याकडे आउटपुट व्होल्टेज आहे आणि आमच्याकडे गेन आहे बरोबर आमच्याकडे इनपुट व्होल्टेज व आउटपुट व्होल्टेज आहे आपल्याकडे गेन आहे याचा अर्थ आम्ही हे इनपुट सिग्नल आधीच दिले आहे आम्ही हे इनपुट सिग्नल दिले आहे जर आपण टेबलमध्ये पाहिले तर उजवीकडे इनव्हर्टिंग टर्मिनल आहे बरोबर तर आपण फंक्शन जनरेटरमध्ये पाहिले आहे की पिक टू पिक व्होल्टेज काय होते पिक टू पिक व्होल्टेज एक व्होल्ट होते बरोबर फ्रिक्वेंसी किती होती फ्रिक्वेंसी एक किलोहर्ट्झ होती बरोबर आता आपल्याला काय तपासायचे आहे आपल्याला आउटपुट व्होल्टेज तपासावे लागेल नाही का तर आपल्याला ऑसिलोस्कोप ऑपरेशनल एम्प्लीफायर सर्किटशी जोडावे लागेल जेणेकरून आपण आउटपुट सिग्नल पाहू शकतो ठीक आहे तर ऑपरेशनल एम्प्लीफायरचे आऊटपुट तपासण्यासाठी आम्ही ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर त्याने काय केले आहे जर तुम्ही पहिले तर अत्यंत क्लिष्ट दिसत असेल पण मित्रांनो ते क्लिष्ट नाही तर आम्ही फक्त फ्रिक्वेन्सी जनरेटर कनेक्ट केला आहे जो माझ्या उजव्या बाजूला आहे बरोबर आणि आम्ही ओप एम्पला सिग्नल दिला आहे आणि आम्ही फक्त ऑसिलोस्कोपवरील आउटपुट तपासत आहोत प्रोब्समुळे ते क्लिष्ट दिसते परंतु ते अगदी सोपे आहे फ्रिक्वेंसी जनरेटरमधून मधून एक लाल वायर जो सिग्नल इनव्हर्टिंग ब्लॅक ग्राउंडला जोडला जातो आणि ऑसिलोस्कोपचा ग्राउंडसुद्धा ग्राउंडला जोडला जातो आता जर तुम्ही खरोखर पाहिले की जेव्हा आम्ही इनपुट सिग्नल एप्लाय केले आहे ते एक व्होल्ट पिक टू पिक आहे बरोबर एक किलोहर्ट्झ हे आऊटपुट आहे जे आपल्याला पहावे लागेल बरोबर जर आपण ऑसिलोस्कोपवर लक्ष केंद्रित केले तर आपण येथे काय पाहतो आपण ऑसिलोस्कोपवर लक्ष केंद्रित करू शकता का होय हे पिक टू पिक व्होल्टेज आहे तर आउटपुट म्हणजे काय आउटपुट म्हणजे तो आपले बोट ठेवत आहे जेणेकरून आपण आउटपुट पाहू शकतो बरोबर तर ही निळी रेषा तुमची आउटपुट आहे पिवळी रेषा तुमचा इनपुट सिग्नल आहे आपण काय पाहतो तुम्ही काय पाहता तुम्ही पाहू शकता कि आउटपुट सिग्नल हा इनपुट सिग्नलच्या 180 डिग्रीने फेज शिफ्ट आहे नाही का जेव्हा आपण ही पिवळी रेषा पाहता आणि जेव्हा आपण निळी रेषा पाहता तेव्हा हे 180 डिग्री आऊट ऑफ फेज आहेत बरोबर म्हणून हे ठीक आहे तर आउटपुट व्होल्टेज काय आहे ते पाहूया आउटपुट म्हणजे काय आउटपुट व्होल्टेज 10 व्होल्ट आहे इनपुट व्होल्टेज काय आहे इनपुट व्होल्टेज एक व्होल्ट आहे बरोबर याचा अर्थ असा की आम्ही सिग्नल एम्प्लिफाय केला आहे बरोबर आणि आम्हाला आउटपुट 10 व्होल्ट मिळाले आम्हाला आउटपुट 10 व्होल्ट का मिळाले ते एक वेगळे प्रकरण आहे आपण नंतर पाहू आता जर तुम्ही स्क्रीनकडे परत आलात तर मला माहित आहे की मी व्होल्टेज इनपुट सिग्नल 1 व्होल्ट ऎप्लाय केला आहे आउटपुट सिग्नल काय होता 10 व्होल्ट बरोबर तर व्ही आउट भागिले व्ही इन १० भागिले १ म्हणजे १० म्हणजे किती सोपे समजण्यास सोपे बरोबर थेरिओटिकल गेन म्हणजे काय थेरिओटिकल गेन समान गोष्ट आहे १० भागिले १ पुन्हा १० आहे म्हणून आम्ही पाहतो की तुम्हाला माहिती आहे जेव्हा आम्ही या विशिष्ट प्रकरणात थेरिओटिकल गेनद्वारे प्रयोग गेनची गणना करतो तेव्हा फारसा फरक पडत नाही पण जर आपण अँप्लिटयूड बदलला तर काय होईल बरोबर ते दुसरे प्रकरण होते तर आपण आता पाहू शकता बरोबर एक गोष्ट म्हणजे 180 डिग्री फेज शिफ्ट दुसरी गोष्ट म्हणजे इनपुटच्या तुलनेत आउटपुट सिग्नल जास्त आहे म्हणजे आउटपुटवरील व्होल्टेज 10 आहे इनपुटला व्होल्टेज 1 आहे कारण आर एफ आर इन Rf Rin 101 याशिवाय काहीच नाही जे 10 च्या बरोबरीचे आहे याचा अर्थ तो इनपुट सिग्नलच्या 10 पट वाढवेल इनपुट सिग्नल 1 व्होल्ट होता आउटपुट सिग्नल 10 व्होल्ट होईल बरोबर हे आपण पाहिले आहे आता आपण दुसरे पाहू म्हणजेच आम्ही हाय अँप्लिटयूड किंवा लो अँप्लिटयूड ऎप्लाय करू आणि निरीक्षण नोंदवू तर पुन्हा जर तुम्ही फ्रिक्वेंसी जनरेटरवर लक्ष केंद्रित करू शकत असाल तर आपण काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत आमच्याकडे फ्रिक्वेन्सी जशीच्या तशी आहे आणि आम्ही इनपुट व्होल्टेज बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आता इनपुट व्होल्टेज काय आहे 2 व्होल्ट ठीक आहे आम्ही 2 व्होल्ट ऎप्लाय केले ठीक आहे आता आपण 2 व्होल्ट लागू केल्यावर काय होते पाहू जेव्हा आम्ही 1 व्होल्ट ऐवजी 2 व्होल्ट लावले तेव्हा आउटपुट म्हणजे काय आउटपुट म्हणजे काय ते पाहूया ठीक आहे म्हणून जर आपण ऑसिलोस्कोपमध्ये पाहिले तर ते काढून टाकले आहे हेच कारण आहे की आम्हाला 2 व्होल्ट लावायचे आहेत आता पहिला प्रश्न जो तुमच्या मनात आला पाहिजे तो किती वेळा एम्प्लिफाय केला गेला आहे 2 गुणिले किती गेन आहे आपल्याला आढळून आले आहे कि गेन हा आर एफ भागिले आर आहे बरोबर तर १० भागिले १ म्हणजे १० १० हा तुमचा गेन आहे तर व्होल्टेज किती आपण 2 व्होल्ट ऎप्लाय करत आहोत २ गुणिले १० २० व्होल्ट होईल म्हणून आपण 20 व्होल्ट सिग्नल पाहू शकतो जो आऊट ऑफ फेज आहे बरोबर पिवळा आणि निळा सिग्नल हा आऊट ऑफ फेज आहे पण तो आता इथे का क्लिप केला आहे तो का क्लिप केला आहे बरोबर कारण सप्लाय व्होल्टेज बायस व्होल्टेजवरील व्होल्टेज धन ऋण 15 व्होल्ट आहे बरोबर त्यामुळे आपण आउटपुट सिग्नलवर 20 व्होल्टचे पुरेसे एम्पलिफिकेशन पाहू शकत नाही ठीक आहे हेच कारण आहे आता जर आपण इनपुट सिग्नल कमी केले तर काय होईल आता हे पाहू नका कारण की ते 20 व्होल्टसारखे वाटत नाही ते 15 व्होल्टदेखील वाटत नाही बरोबर कारण आपण ऑसिलोस्कोप ऍड्जस्ट केला आहे जसे की हे पिक टू पिक 15 व्होल्ट आहे मी जो येथे निळा ठेवला आहे तो 15 व्होल्ट आहे बरोबर निळा 15 व्होल्ट आहे आणि हा पिक टू पिक 20 आहे ठीक आहे पिक टू पिक 20 आहे परंतु हे येथे क्लिप केले आहे आणि हा पिवळा पिक टू पिक १ व्होल्ट आहे म्हणूनच ते त्या 20 व्होल्टचे प्रतिनिधित्व करत नाही हे एक मोठे वेव्हफॉर्म किंवा एक व्होल्टसारखे दिसते जे लहान दोन्ही सारखे दिसतात परंतु आपण ते ऑसिलोस्कोपमध्ये ऍड्जस्ट केले आहे जेणेकरून आपण स्पष्टपणे पाहू शकाल बरोबर म्हणून गोंधळून जाऊ नका की सिग्नल मोठा दिसत नाही आणि तो 20 व्होल्ट नाही तर 20 व्होल्ट आहे आपण यापूर्वी चर्चा केलेल्या ऑसिलोस्कोपमधील नॉर्म बदलून आपण ते बदलू शकतो आता आपण कमी व्होल्टेज ऎप्लाय करू शकतो का ते पाहू तर पुन्हा तुम्ही फ्रिक्वेंसी जनरेटरवर लक्ष केंद्रित करू शकता आता आपण 500 मिलीव्होल्ट ऎप्लाय करत आहोत ते पाहूया ठीक आहे आता बघूया आपण 500 मिलीव्होल्ट ऎप्लाय करतो ते तुमच्या सर्किटला जाते बरोबर जे इथे आहे तो तुमचा ब्रेडबोर्ड आहे तर सिग्नल तुमच्या ब्रेडबोर्डशी जोडलेले आहे ते तुमचे इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर आहे इनव्हर्टिंग एम्प्लीफायरचे आउटपुट ऑसिलोस्कोपशी जोडलेले आहे म्हणून हे येथून ऑसिलोस्कोपपर्यंत जोडलेले आहे तर आता आपण ऑसिलोस्कोपकडे काय पहात आहोत आम्ही आउटपुट व्होल्टेजमध्ये काही बदल पाहत आहोत नवीन मूल्य काय आहे आपण पुन्हा एक फेज शिफ्ट वापरत आहेत आउटपुट व्होल्टेज आता एका व्होल्टमधून आहे ते सुमारे 5 व्होल्ट आहे पिक टू पिक 10 आहे परंतु आउटपुटवर आपण पाहू शकणारे व्होल्टेज 5 व्होल्टशिवाय काहीच नाही ठीक आहे तर तुम्ही 520 मिलीव्होल्ट म्हणू शकता तर इनपुटला ५०० मिलीव्होल्ट लावा माफ करा इनपुटवर ५०० मिलिवोल्ट्स इनपुट दिल्यावर आऊटपुट काय आहे ते आपल्याला पाहायचे आहे बरोबर तर आतापर्यंत आपण जे पाहिले ते म्हणजे आपण इनपुट सिग्नल बदलू शकता आणि त्या आधारावर आपण आउटपुट सिग्नलमधील बदल सहज पाहू शकता एक गोष्ट जी कायम राहते ती म्हणजे फेज शिफ्ट फेज शिफ्ट आहे बरोबर तुम्हाला पिवळा आणि निळा दिसतो हे आऊट ऑफ फेज आहेत तर आपण नेहमी इनपुट सिग्नल बदलू शकतो आपण नेहमी जे हवे ते एम्प्लिफाय करू शकतो परंतु बायस व्होल्टेज म्हणून आम्ही जे दिले आहे त्यापेक्षा जास्त एम्प्लिफाय करू शकत नाही जे तुमचे अधिक वजा 15 आहे तर हे खूप सोपे आहे बरोबर जर मी हे मूल्य ठेवले तर मी माझ्या स्क्रीनवर बर्याच गोष्टींची गणना करू शकतो जे या टेबलमध्ये आहे बरोबर मी व्हीइन पाहू शकतो मी व्हीआऊट पाहू शकतो मी व्हीआऊट भागिले व्हीइन पाहू शकतो मी थेरिओटिकल गेनपाहू शकतो मी एम्पलीट्युड बदलू शकतो आणि मी सिग्नलमधील बदल पाहू शकतो अतिशय सोपा प्रयोग अत्यंत मूलभूत प्रयोग पण समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे हे समजून घेणे महत्वाचे का आहे कारण या विशिष्ट प्रयोगात आम्हाला एक गोष्ट समजली ती म्हणजे जर आपण धन ऋण 15 व्होल्ट लावले तर बरोबर ऑपरेशनल एम्प्लीफायरचे पुन्हा काय आहे ते काय होते जर तुम्हाला आठवत असेल तर ऑपरेशनल एम्प्लीफायरचा गेन अनंत होता याचा अर्थ असा की जर एखादा प्रश्न आला की जर गेन अनंत असेल तर समजा मी इनपुटवर १ व्होल्ट लागू केले तर माझे आउटपुट अनंत व्होल्टेज असावे तर याचा अर्थ असा की जर मी आता आय आय एस सी मध्ये आहे तर मला हवे आहे का भारतीय विज्ञान संस्था आणि मला संपूर्ण आय आय एस सी मध्ये शक्ती हवी आहे बरोबर मी एक ओप एम्प एक सिंगल ओप एम्प वापरतो जो मी पाहतो आणि त्याचा गेन अनंत आहे याचा अर्थ इनपुटवर एक व्होल्ट लावून मला अनंत व्होल्टेज मिळू शकते आणि संपूर्ण आय आय एस सी मी चालवू शकतो एकाच ऑपरेशनल एम्प्लीफायरचा वापर करून वीज निर्माण केली जाऊ शकते तर हे बरोबर आहे का कारण अनंत गेन पण जे आपण पाहिले ते प्रयोगात बरोबर आहे की अनंत गेन देखील आहे बरोबर आता आम्हाला एक फायदा मिळाला जो सुमारे 10 पर्यंत मर्यादित आहे परंतु आम्ही नेहमी गेन वाढवू शकतो अनंत गेन देखील आहे आउटपुट अनंत मूल्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु ते बायस व्होल्टेजद्वारे मर्यादित केले जाते याचा अर्थ एक ओप एम्प संपूर्ण शक्ती चालवू शकत नाही किंवा संपूर्ण संस्थेला आवश्यक असलेली जास्त शक्ती निर्माण करू शकत नाही बरोबर म्हणून नेहमी लक्षात ठेवा की अनंत गेन म्हणजे आपण आउटपुटला अनंत व्होल्टेज घेऊ शकतो तर आपण ऑपरेशनल एम्प्लीफायरला किती पुरवठा केला यावर अवलंबून आहे याचा अर्थ असा की येथे जास्तीत जास्त आपण 13 5 किंवा 15 च्या जवळ जाऊ शकतो आपण तो प्रयोग देखील पाहणार आहोत की रेंज काय आहे ऑपरेशनल एम्प्लीफायरची रेंज काय आहे ज्यावर हे कार्य करू शकते ठीक आहे तर याचा अर्थ असा नाही की जेव्हा आपण अनंत गेन म्हणतो याचा अर्थ आमच्याकडे अनंत आउटपुट व्होल्टेज आहे ठीक आहे तर हे खूप सोपे आहे जसे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही हा प्रयोग काही भागांमध्ये विभाजित करू जेणेकरून आपण वर्ग झाल्यानंतर या दरम्यान ब्रेक घेऊ शकता तर आता आपण जे पाहिले ते पटकन आठवूया आम्ही एक इनव्हर्टींग एम्प्लीफायर पाहिले आहे आम्ही इनव्हर्टींग एम्प्लीफायरला इनपुट लागू केले आहे आम्ही त्या आउटपुटमधून आउटपुट मोजतो व्हीआऊट भागिले व्हीइन द्वारे आम्ही गेन मोजला आहे बरोबर इनव्हर्टिंग एम्प्लीफायरचा गेन आम्ही इनव्हर्टिंग एम्प्लीफायरचा थेरिओटिकेल गेन मोजला आहे आणि आम्हाला ते आधीच माहित आहे Vout RfRin Vin हे तुमच्या इनव्हर्टिंग एम्प्लीफायरचे सूत्र आहे मग आम्ही एक ब्रेडबोर्ड पाहिले आणि आम्ही फ्रिक्वेंसी जनरेटर सिग्नलला इनपुटशी जोडले जे काही इनपुट देऊ ते उलटे करत आहे तर आउटपुट उलटा आहे ते 180 डिग्री फेज शिफ्टच्या बाहेर आहे जे आपण ऑसिलोस्कोपवर पाहू शकतो बरोबर हे आम्ही केले आहे आता पुढच्या मॉड्यूलमध्ये नॉन इनव्हर्टिंग एम्प्लीफायर कसे कार्य करेल ते पाहू तर मी तुम्हाला पुढील मॉड्यूलमध्ये भेटेन आता आपण थोडा ब्रेक घेऊया ठीक आहे